या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण प्रोजेक्ट शेड्यूलिंग विषयी चर्चा करू प्रोजेक्ट शेड्यूलिंग केवळ सॉफ्टवेअर प्रोजेक्टपुरते मर्यादित नाही तर सर्व प्रकारच्या प्रोजेक्टसाठी आहे आणि हे खूप ओल्ड टेक्निक आहे परंतु नंतर अलीकडे बर्याच घडामोडी झाल्या आहेत हे टेक्निक प्रोजेक्ट शेड्यूलिंग टेक्निक जवळपास शतकाची आहे गेल्या एक शतकात बर्याच टेक्निक प्रस्तावित आहेत आणि आम्ही पाहू की तेथे बरेच चार्ट तयार झाले आहेत परंतु एक रिसेन्ट फेनॉमेनॉन म्हणजे शेड्यूलिंग प्रोसेसमध्ये कॉम्पुटर वापरणे चार्ट ऑटोमॅटिकली अपडेटेड केले जातात डिफरेंट पॅरामीटर्स कॉम्पूट केली जाते जेणेकरून मॅन्युअली कॉम्पुट केली जायचे आणि आता स्विचच्या प्रेसवर केले जाऊ शकते परंतु अद्याप शेड्यूलिंगच्या मेन आयडिया खूप महत्त्वपूर्ण आहेत प्रोजेक्ट मॅनेजरकडे डिस्पोजल लावण्याचे टूल असूनही प्रोजेक्ट इफेक्टिवली शेड्यूल करण्यास सक्षम होण्यासाठी प्रोजेक्ट शेड्यूलिंग किती मोठेपणा आहे हे माहित असले पाहिजे प्रोजेक्ट शेड्यूलिंग मधील मेन कन्सेप्ट पाहूया

प्रोजेक्ट शेड्यूलिंग ठरवण्यापूर्वी आपण ओव्हरऑल प्रोजेक्ट स्टेप करूया एकदा प्रोजेक्ट सिलेक्ट नंतर आम्हाला प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह आणि इन्फ्रास्ट्रक्चर इडेंटिफाय करण्याची गरज आहे या दोन मेन गोष्टी आहेत ज्या प्रोजेक्टला काय करण्याची आवश्यकता आहे आणि कोणत्या इन्फ्रास्ट्रक्चर वापर करणे आवश्यक आहे टीम ऑर्गनायझेशन हार्डवेअर इत्यादी कशा असतील आणि एकदा हे पूर्ण झाल्यावर आम्हाला प्रोजेक्ट अनलाईज करणे आवश्यक आहे त्यात कोणते रिस्क आहेत कोणत्या रिसोर्ससाठी आवश्यक आहे लाईफ सायकल मॉडेल काय असेल जे या फॅक्टरच्या आधारे अनुसरण केले जाईल आणि एकदा ते पूर्ण झाल्यावर आपण एस्टिमेशन आणि शेड्यूलिंग पाहू त्यासाठी सर्वप्रथम ऑल ऍक्टिव्हिटी आवश्यक आहे आम्ही प्रॉडक्ट म्हणून संदर्भित केलेली डिफरेन्ट डेलिव्हरेबल्स कॅस्ट्मर डेलिव्हरेबल्स आणि त्या डेलिव्हरेबल्स तयार करण्यासाठी कोणती ऍक्टिव्हिटी हाती घेण्यात येतील आणि आम्हाला प्रत्येक अंडरटेकिंग वर आधारित फायनर लेव्हल रिस्क आनलाईज करणे आवश्यक आहे आणि एकदा आम्ही रिस्क आनलाईज केले की ऍक्टिव्हिटी बदलू शकतात त्यांचे एफोर्ट डुरेशन वगैरे चेंज करू शकतात आणि एकदा आम्ही ही प्रोसेस कंप्लिट केल्यास आम्ही रिसोर्स अलोकेट करतो आणि आम्ही रीव्हिव घेवून प्लॅनची पब्लिसिझ करतो आणि हे प्लॅनिंग प्रोसेस तयार करते आणि नंतर एक्झिक्युशन होते एक्झिक्युशन ऍक्टिव्हिटी चेंज असताना आम्हाला अतिशय फायनर लेव्हल ऍक्टिव्हिटी दिसतात आणि म्हणूनच आम्ही लोवर लेव्हल प्लॅनिंग करतो आम्हाला असे आढळले आहे की बर्याच न्यू सबऍक्टिव्हिटी आणि अशाच काही गोष्टी आहेत आणि नंतर लोवर लेव्हल प्लॅनिंग करतो चला आपण ऍक्टिव्हिटी कसे आयडेंटिफाय करू शकतो ते पाहू आणि नंतर आम्ही त्याचे प्रेसिडेन्स आणि शेड्यूलिंग पाहू तर हे प्रोजेक्ट शेड्यूलिंग नावानुसार होते

प्रोजेक्ट शेड्यूलिंग प्रोसेस आपण ऑब्जेक्टिव्ह किंवा स्कोप डिफाइन केली पाहिजे आणि एकदा प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह डेव्हलप केल्यावर प्रथम स्टेप म्हणजे फायनर लेव्हल ऍक्टिव्हिटी ओळखणे ऑब्जेक्टिव्हतून आम्हाला अधिक डिटेल ऍक्टिव्हिटी किंवा फायनर लेव्हल ऍक्टिव्हिटी मिळतात जे आम्ही वर्क ब्रेकडाउन संरचनेच्या स्ट्रक्चर रिप्रेझेंट करतो आणि एकदा आम्ही ऍक्टिव्हिटी आयडेंटिफाय नंतर आम्ही या ऍक्टिव्हिटी मधील अग्रत्व रिलेशनशिप आयडेंटिफाय करतो जे ऍक्टिव्हिटी पूर्ण होते त्यानंतर इतर ऍक्टिव्हिटी सुरू केले जाऊ शकतात आणि एकदा आम्ही ऍक्टिव्हिटी आयडेंटिफायनंतरपूर्वीच्या संबंधानुसार आम्हाला या प्रत्येक ऍक्टिव्हिटीच्या डुरेशन एस्टीमेट करणे आवश्यक आहे आम्हाला या प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी आवश्यक असलेले रिसोर्स डिटरमाईन करणे आवश्यक आहे आणि नंतर आपल्याला या लेक्चरचे फोकस असलेले पीईआरटी डायग्राम काढणे आवश्यक आहे आणि एकदा आम्ही पीईआरटी डायग्रॅम काढल्यानंतर आम्ही लवकरात लवकर लेटेस्ट स्टार्टींग टाईम अरली लेटेस्ट कम्प्लिशन टाईम स्लॅक टाईम क्रिटिकल पाथ इत्यादी करण्यास सक्षम असावे आणि एकदा हे कंप्लिट झाल्यानंतर प्रोजेक्ट एक्झिक्युशन फेज स्टेप इंटेर करण्यास तयार आहे एक्झिक्युशनच्या स्टेप आम्ही नमूद केल्याप्रमाणे आम्हाला मॉनिटरिंग आणि कंट्रोल इंटरेस्टेड आहे मॉनिटरिंग आणि कंट्रोल आम्हाला डेव्हलपर अनअवेलेबल झाल्याचे शेड्यूल वर काय परिणाम होईल हे सांगू इच्छित असल्यास आम्हाला इंटरेस्टेड आहे एखादा नवीन डेव्हलप सामील झाला तर शेड्यूलिंग कसे चेंज होऊ शकेल वगैरे आणि आमच्याकडे गॅंट चार्ट असल्यास हे करणे सोपे होते प्रोजेक्ट मॅनेजर सुरुवातीला एक पीईआरटी चार्ट तयार करतो जेथे ओव्हरऑल शेड्यूलिंग तयार केले जाते आणि प्रोजेक्टच्या विविध बाबी जसे की लवकरात लवकर सुरू होणारी आणि कामे कॉम्प्लिशन टाईम टास्क स्लॅक टाईम क्रिटिकल पाथ इ ओळखले जातात या लेक्चरमध्ये पुढे जाताना स्पेसिफिक टर्मचा मिनिंग काय आहे ते पाहू एकदा ओव्हरऑल प्लॅनिंग प्रोसेस पूर्ण केल्यानंतर प्रोजेक्ट एक्झिक्युशनच्या फेज एंटर करेल एक्झिक्युशनच्या फेजआम्हाला मॉनिटरिंग आणि कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे एखादा डेव्हलपर अनअवेलेबल झाल्यास किंवा ऍडिशनल डेव्हलप सबलब्ध झाल्यास काय करावे हे आम्हाला ओळखण्याची आवश्यकता आहे आणि गॅंट चार्ट च्या मदतीने ते करणे अधिक सुलभ होते आम्ही गॅंट चार्ट पाहू जर आवश्यक असेल तर GANTT चार्ट वापरुन आम्ही डेव्हलपर किंवा हार्डवेअर चेंज करू शकतो जर टास्क अधिक डीले होत असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आम्ही आणखी डेव्हलपर एका काराकडे नेऊ शकतो आणि आम्ही जीएएनटीटी चार्ट वापरुन शेड्यूल काय परिणाम होतो हे ओळखू शकतो आणि आम्ही हे करत असताना एंटायर प्रोजेक्टच्या डुरेशनसाठी एस्टीमेटवर कंटीन्यूअस मॉनिटर रिव्हाईस आवश्यक आहे प्रोजेक्ट शेड्यूलिंग चे बेसिक म्हणजे एक ऍक्टिव्हिटी असते कारण आम्ही ऍक्टिव्हिटी आणि त्याच्या सब ऍक्टिव्हिटीचे शेड्यूलिंग तयार करतो ऍक्टिव्हिटी म्हणजे काय याबद्दल आपण स्पष्ट होऊ या ऍक्टिव्हिटी असे काहीतरी असते ज्याद्वारे टीम अचिव्ह करतो किंवा काही वर्क करतो आणि नैसर्गिकरित्या प्रत्येक क्रियेस डुरेशन असतो डुरेशन दरम्यान टीम मेंबर काहीतरी करत असेल आणि केवळ डुरेशनच नाही तर त्याची स्टार्ट आणि एन्ड पॉईंटद्वारे देखील डिफाइन केली जाईल हे विशिष्ट वेळी सुरू होईल आणि ठराविक वेळेस एन्ड होईल आणि त्या दरम्यान एक डुरेशन असेल अर्थात स्टार्ट आणि एन्ड डुरेशनतील फरक डुरेशनपेक्षा मोठा असणे आवश्यक आहे एखादी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आम्हाला रिसोर्स ची आवश्यकता असणे आवश्यक आहे रिसोर्स सामान्यत डेव्हलपर असतो आम्ही डेव्हलपर रिसोर्स म्हणून संदर्भित करतो एखाद्या ऍक्टिव्हिटी साठी एक किंवा अधिक डेव्हलपर नियुक्त केले जाऊ शकतात परंतु नंतर डायग्रॅमवर प्रस्तुत केलेल्या ऍटोमिक ऍक्टिव्हिटीसाठी आम्ही सामान्यत रिसोर्स कॉन्स्टन्ट ठेवतो अन्यथा ते एक्सट्रीमली कॉम्प्लेक्स होईल जरी आमच्याकडे सर्वात लोवेस्ट ऍक्टिव्हिटी वरील ऍक्टिव्हिटी असल्यास काही डेव्हलपर काही काळ काम करतात आणि नंतर काही डेव्हलपर निघून जातात अधिक डेव्हलपर सामील होतात आणि अशाच प्रकारे डायग्राम रिप्रेझेंट करणे डिफिकल्ट होते आणि म्हणूनच आम्ही गृहीत धरतो की एखाद्या ऍक्टिव्हिटी डुरेशन साठी रिसोर्स कॉन्स्टन्ट असतो एखादी ऍक्टिव्हिटी इतर ऍक्टिव्हिटी वर अवलंबून असू शकते तर ही ऍक्टिव्हिटीची कैरेक्टरिस्टिक आहेत ऍक्टिव्हिटी असे काहीतरी असते जे वापरून एखादा टीम मेंबर किंवा काही मेंबरना काही महत्त्वाची कामे केली जातात हे डुरेशनशी संबंधित आहेत आणि स्टार्ट आणि एन्डच्या पॉईंटसह ओळखले जातात काही रिसोर्स एखाद्या ऍक्टिव्हिटीना नियुक्त केली जाणे आवश्यक आहे ही ऍक्टिव्हिटी पार पाडेल एखादा ऍक्टिव्हिटी इतर ऍक्टिव्हिटीवर अवलंबून असू शकतो आणि याला आम्ही अग्रगण्य म्हणून संबोधतो काही ऍक्टिव्हिटी बी पूर्ण झाल्यानंतरच जर एखादी ऍक्टिव्हिटी ए सुरू होऊ शकत असेल तर आपण म्हणतो की बी प्रोसिड किंवा बी आणि ए यांच्यात रिलेशनशिप आहे

एकदा प्रोजेक्ट मॅनेजर ज्या सर्वात महत्वाच्या गोष्टी करतो ती म्हणजे ऑब्जेक्टिव्हमधून ऍक्टिव्हिटी कसे ओळखता येतील हे ओळखले गेले प्रोजेक्ट मॅनेजर वापरतात असे दोन मेन दृष्टिकोन आहेत एक वर्क बेस म्हणून ओळखले जाते वर्क बेस दृष्टिकोनात प्रोजेक्ट मॅनेजर मेन वर्क केले जाणे आवश्यक असलेल्या कार्येची ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी आणि मेन वर्कतून कोणती सब वर्क करण्याची आवश्यकता आहे हे ओळखते तर बेसिक ऍक्टिव्हिटी ओळखणे सब ऍक्टिव्हिटी मध्ये ब्रेक करणे इत्यादी आणि हे वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर च्या रूपात दर्शविले जाते म्हणजे मेन वर्क म्हणजे काय जे सब वर्क मध्ये मोडलेले आहे आणि ऍटोमिक लेव्हलपर्यंत सब वर्क एस्टेरामध्ये मोडलेले आहे आणि सामान्यत ऍटोमिक लेव्हलवरील ऍक्टिव्हिटी एक असतो ज्यात डेव्हलपर ते करू शकतो वर्क ऍक्टिव्हिटीना तास किंवा मिनिटांच्या लेव्हलवर ब्रेक करण्यासाठी वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर वापरणे चांगले नाही कारण असे की प्रोजेक्ट मॅनेजरचे शेड्यूलिंग मिनिटनिहाय तासनिहाय किंवा दिवसानिहाय डेव्हलप करणे जास्त ओव्हरहेड होईल थोडक्यात शेड्यूलिंग आठवड्यात 1 किंवा 2 आठवड्यात केले जाते डेव्हलपर 1 किंवा 2 आठवड्यांसाठी काम सोपविले जाते आणि नंतर प्रोजेक्ट मॅनेजर हे काम वेळेवर पूर्ण होत आहे की उशीर झाले आहे यावर लक्ष ठेवतात आणि आम्ही असेही म्हणू शकतो की कित्येक महिन्यांची वर्क क्षमता देखील चांगली नाही आम्हाला सांगा की आमच्याकडे वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर आहे जिथे लीफ लेव्हल वर्क 2 महिने आहे यासह मेन समस्या अशी आहे की प्रोजेक्ट मॅनेजरने प्रोजेक्ट वरील कंट्रोल गमावले प्रोजेक्ट उशिरा होत आहे किंवा काही कामे विलंबित होत आहेत हे प्रोजेक्ट मॅनेजरला फक्त 2 महिन्यांनंतर कळू शकते आणि तोपर्यंत प्रोजेक्ट कंट्रोल करण्यास बराच उशीर होईल आणि परत ते शेड्युल ठेवू शकतील आणि म्हणूनच प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट वरील कंट्रोल गमावतात मी म्हणेन की वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर महत्वाची वर्क ओळखली जातात आणि एक आठवड्याच्या ग्रॅन्युलॅरिटी पर्यंत किंवा त्यातील ऍटोमिक लेव्हल किंवा वर्क ब्रेक लीफ लेव्हलवरील ऍक्टिव्हिटी तयार होईपर्यंत ही सब वर्कमध्ये मोडली जातात पुढील स्लाइड्सवर आपण हे पाहू प्रोजेक्ट मॅनेजर ऍक्टिव्हिटी ओळखण्यासाठी वापरत असलेला दुसरा दृष्टिकोन एक डेलिव्हरेबल्स - बेस्ड अप्रोच किंवा प्रॉडक्ट बेस्ड अप्रोच यावर आधारित आहे प्रॉडक्ट बेस्ड अप्रोच प्रोजेक्ट मॅनेजर डिलिव्हरेबल बेस्ड अप्रोच कस्टमर डिलिव्हरी करण्यायोग्य वस्तू किंवा प्रॉडक्ट काय आहेत हे ओळखते आणि प्रथम डेलिव्हरेबल्स करण्यायोग्य वस्तूंची यादी तयार करते आणि नंतर या क्रमाने तयार करावे लागणार्या क्रमाने ते ओळखते आणि या प्रत्येक डेलिव्हरसाठी प्रोजेक्ट मॅनेजर या डेलिव्हर तयार करण्यासाठी कोणत्या सबक्रमांची आवश्यकता आहे हे ओळखते आपण वर्क बेस्ड आणि डेलिव्हरेबल्स - बेस्ड अप्रोच ची काही उदाहरणे पाहूया वर्क बेस्ड अप्रोच मध्ये असे सांगा की आम्हाला प्रोजेक्ट पूर्ण करण्याची आवश्यकता आहे आम्हाला प्रोजेक्ट मॅनेजरस कोणत्या मेन ऍक्टिव्हिटीची आवश्यकता आहे हे ओळखणे आवश्यक आहे आवश्यकतेचे डिटेल डिझाइन टेस्ट प्लॅन कोड टेस्टिंग कोड दोन डिफरेंट मॉड्यूल ए बी वगैरे तर हे महत्त्वाच्या ऍक्टिव्हिटीचे आणि सब ऍक्टिव्हिटीचे श्रेणीबद्ध रिप्रेझेन्टेशन आहे आणि लीफ लेव्हलवर त्यांना पूर्ण होण्यासाठी सुमारे एक आठवडा किंवा 2 तासांचा डुरेशन घ्यावा याक्षणी फक्त सब ऍक्टिव्हिटी पॉईंट करू मेन ऍक्टिव्हिटी आणि सब ऍक्टिव्हिटी सब ऍक्टिव्हिटी इत्यादी दर्शविते परंतु नंतर प्रोजेक्ट मॅनेजर नंतर केलेल्या या ऍक्टिव्हिटीचा डुरेशन अचूकपणे निर्धारित करीत नाही दोन्हीपैकी कोणतेही प्रेसिडेन्स रिलेशनशिप नाही उदाहरणार्थ टेस्ट प्लॅन या डायग्राम मध्ये दर्शविलेल्या कोड नंतर तयार केली पाहिजे किंवा टेस्टिंग स्टार्ट होण्यापूर्वी कोड पूर्ण होणे आवश्यक आहे जे या डायग्रॅमद्वारे सूचित केलेले नाही या डायग्राम मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे लीफ लेव्हल वरील ऍक्टिव्हिटी सुमारे एक आठवडा होईपर्यंत महत्वाची कामे ओळखणे आणि त्यानंतर सब ऍक्टिव्हिटीमध्ये या ऍक्टिव्हिटीचे डिकंपोज करणे

हे आणखी एक उदाहरण आहे हा श्रेणीबद्ध चार्ट एमआयएस प्रोजेक्ट जो लेव्हल 1 म्हणून दर्शविला जातो लेव्हल 2 मध्ये फिंझिबिलिटी स्टडी रिक्वायरमेंट अनालिसिस डिझाइन प्रोग्रामिंग टेस्टिंग इत्यादि आणि नंतर या प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी सब ऍक्टिव्हिटी फिंझिबिलिटी स्टडीनुसार ओव्हरऑल रिक्वायरमेंट मिळतात परफॉर्म रिस्क अनालिसिस करतात परफॉर्म कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करतात रिक्वायरमेंट अनालिसिस रिक्वायरमेंट ग्यादरिंग अनालिसिस अनालिसिस ऑफ ग्यादर डॉक्युमेंटेशन इन द फॉर्म ऑफ एस आर एस डॉक्युमेंट इ हे फॉर्म 3 ऍक्टिव्हिटी बनवतात यापैकी कोणत्याही आठवड्यास किंवा दोनपेक्षा जास्त वेळ लागल्यास हे अधिक फाईन केले जातात प्रोजेक्ट मॅनेजर एक हायब्रीड अप्रोच देखील वापरतात जे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या ऍक्टिव्हिटीवर आधारित आहे आणि दिले जाणारे डिलीवरेबल्स देखील आहे चला या उदाहरणाकडे पाहू या जेथे एखाद्या प्रोजेक्ट काही विशिष्ट डिलिव्हरेबल्स आहे हे येथे प्रस्तुत केले गेले आहे की सिस्टम डेव्हलप करणे आणि इन्स्टॉल करणे आवश्यक आहे डिफरेंट सॉफ्टवेअर कंपोनंन्ट डिलिव्हरेबल्स केले जाणे आवश्यक आहे तर ही ती सिस्टिम आहे जी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही आहे सिस्टम कस्टमर साइटवर इन्स्टॉल केले जाणे आवश्यक आहे सॉफ्ट आणि हार्डवेअर हे अस्तित्त्वात आहे असे समजू द्या किंवा कदाचित हार्डवेअर डेव्हलप करण्यासाठी आपल्याकडे येथे ऍक्टिव्हिटी असू शकतात मग सॉफ्टवेअर कंपोनंन्ट डेव्हलप करावे लागतील यूजर मॅन्युअल डेव्हलप करावी लागेल आणि ट्रेनिंग प्रोग्रॅम चालवावा लागेल सिस्टम इन्स्टॉलेशनसाठी आम्हाला रिक्वायरमेंट ओळखणे त्यांचे अनालिसिस करणे डिझाइनची आउटलाईन डिटेल डिझाइन सिस्टम इंटिग्रेट करणे टेस्ट डिलीव्हर आणि यूजर टेस्टिंग आवश्यक आहे डेव्हलप होण्यासाठी सॉफ्टवेअर कंपोनंन्टसाठी रिक्वायरमेंट डिझाइन डिटेल डिझाइन कोड टेस्टिंग घेणे आवश्यक आहे युजरसाठी मॅन्युअल रिक्वायरमेंटचे अनालिसिस करा कारण ते रिक्वायरमेंट नुसार मॅन्युअल लिहितात मॅन्युअल डिझाइन करतात मॅन्युअलचा मजकूर भाग लिहितात स्क्रीनशॉट कॅप्चर करतात आणि इन्सर्ट करतात पेज लेआउट करतात त्यानंतर मॅन्युअल प्रिंट करतात ट्रेनिंग प्रोग्रॅम पुन्हा रिक्वायरमेंटचे अनालिसिस करतो कोर्स डिझाइन करतो मॅन्युअल लिहितो प्रिंट हँडआउट्स आणि शेवटीकोर्स पाठवतो तर हा हायब्रीड अप्रोच आहे जिथे दोन्ही डिलिव्हरेबल्स अप्रोच आहेत तर यापैकी काही इंटर्नल नोड्स किंवा आयताकृती किंवा प्रत्यक्षात डिलिव्हरी करण्यायोग्य आणि नंतर तिथून या ऍक्टिव्हिटी आहेत आणि नंतर आपण या सब ऍक्टिव्हिटीमध्ये विभाजित करू शकतो जेव्हा आपण एखाद्या प्रोजेक्टचा भाग असता किंवा आपण प्रोजेक्ट मॅनेजर असता तेव्हा आमच्यात वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर आहे जिथे या प्रत्येक ऍक्टिव्हिटी आहेत आणि तेथे वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर चा एक भाग म्हणून हायब्रीड अप्रोच देखील आहेत

आणि एकदा वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर डेव्हलप झाल्यावर आम्हाला यास टास्क नेटवर्कमध्ये रिप्रेझेंट करणे आवश्यक आहे त्यांना ऍक्टिव्हिटी नेटवर्क देखील म्हटले जाते हे केवळ वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर सबस्थित असलेल्या महत्त्वपूर्ण वर्कचेच प्रतिनिधित्व करत नाहीत तर डिफरेंट वर्क मधील डिपेंडेंसि रिलेशनशिप देखील दर्शवितात आणि हेच नाही तर आपल्याला टास्क डुरेशन देखील ओळखण्याची आवश्यकता आहे आम्ही टास्क नेटवर्कवर या नोड्सला टास्कच्या नावानेच लेबल लावत नाही तर तुम्हाला दिसेल त्या प्रमाणे आम्ही येथे डुरेशन लिहितो आणि आम्ही टास्क मधील डिपेंडेंसचे प्रतिनिधित्व करतो आणि स्वाभाविकच येथे आपण सिक्वेन्स ओळखू शकतो की एका नंतर एक टास्क करणे आवश्यक आहे आणि कोणती टास्क समांतरपणे करणे शक्य आहे उदाहरणार्थइथली टास्क या दोन टास्क समांतरपणे पुढे जाऊ शकते भिन्न डेव्हलपर एकाच वेळी ही तीन टास्क हाती घेऊ शकतात या टास्क नेटवर्कचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे क्रिटिकल पाथ स्टार्ट नोड पासून एन्ड नोड पर्यंत बरेच पाथ आहेत हे आपण पाहत असलेला क्रिटिकल पाथ इथपर्यंतचा पाथ इथपर्यंतचा पाथ इ बरेच क्रिटिकल पाथ आहेत परंतु नंतर जेव्हा आपण या सर्व डुरेशनसाठी विविध टास्क साठी बेरीज करतो तेव्हा लोंगेस्ट डुरेशन असणारा पाथ आपल्याला त्या टास्क साठी प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी लागणारा टोटल टाईम मिळतो आणि कारण एक डिपेंडेंसी एरो दर्शविला गेलेला एक अनुक्रम दुसर्यामागील एक करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच या पाथ तील टोटल डुरेशन या सर्व डुरेशनचा समावेश आहे आणि स्टार्ट टू एन्ड पर्यंत लोंगेस्ट डुरेशन असणार्या पाथला क्रिटिकल पाथ म्हणतात पथ म्हणजे सिंगल पाथ म्हणजे स्टार्ट नोडपासून एन्ड नोडपर्यंतचा कोणताही पाथ क्रिटिकल पाथ म्हणजे तोपर्यंतचा डुरेशन लोंगेस्ट असतो आणि तो मिनिमम टाईम असतो ज्याद्वारे प्रोजेक्ट ओलांडू शकतो एका पाथने हे कदाचित 20 म्हणूया दुसरा पाथ कदाचित 25 आणखी एक पाथ कदाचित 23 नंतर 25 ला क्रिटिकल पाथ म्हणून संबोधले जाते आणि 25 प्रोजेक्टसाठी मिनिमम डुरेशन असतो प्रोजेक्ट 25 च्या ओलांडू शकेल इथल्या काही पाथवर काही अन्य टास्क उशीर झाल्यास पण ते 25 वर्षांपूर्वी केले जाणार नाही

हे टास्क नेटवर्कचे एक उदाहरण आहे आम्ही येथे टास्क चे नाव आणि डुरेशन लिहितो एकूण डुरेशन जोडून येथे आणि येथे जास्तीत जास्त डुरेशन असलेला एखादा पाथ शोधून क्रिटिकल पाथ कॉम्पूट करणे शक्य होईल परंतु नंतर या दृष्टिकोनाची मेन समस्या अशी आहे की कदाचित बरेच पाथ आपण गमावलेले असू शकतात कदाचित एखादी चूक करू शकतात आणि म्हणूनच क्रिटिकल पाथची कॉम्पूट करण्यासाठी पद्धतशीर टेक्निक डेव्हलप केली गेली आहेत कारण ती प्रोजेक्टची एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे क्रिटिकल पाथ महत्त्वाचा आहे कारण प्रोजेक्ट मॅनेजरला हे माहित आहे की प्रोजेक्टसाठी हा मिनिमम डुरेशन आहे आणि क्रिटिकल पाथ वर असलेली टास्क जर ते अतिशय महत्त्वाची टास्क असतील तर ते उशीर झाल्यास आणि प्रोजेक्ट विलंब होईल तथापि जी कामे क्रिटिकल पाथने नाहीत त्यांना विलंब होऊ शकतो तरीही प्रोजेक्टच्या डुरेशनवर परिणाम होणार नाही परंतु दुसरा प्रश्न की वर्क नेटवर्कमध्ये दोन क्रिटिकल पाथ असणे शक्य आहे काय उत्तर होय आहे प्रत्येकाला लोंगेस्ट पाथपैकी दोन किंवा 25 किंवा डुरेशन दरम्यानचे काही पाथ असू शकतात किंवा तीन पाथमध्ये 25 किंवा तीन पाथकडे 30 असू शकतात तर तेथे तीन क्रिटिकल पाथ आहेत तर मल्टिपल क्रिटिकल पाथ आहेत हे शक्य आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजरच्या दृष्टीकोनातून क्रिटिकल पाथ ओळखणे फार महत्वाचे आहे कारण त्याला या पाथवरील कामांची काळजीपूर्वक काळजी घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी गेल्या शतकात सिस्टिमॅटिक टेक्निक डेव्हलप केली गेली आहेत

हे यावरील एक उदाहरण आहे जर आपण ए बी सी ई के एल एम एन असलेल्या लाल रंगात दर्शविलेल्या एका भिन्न पथांची कॉम्पूट केली तर हा क्रिटिकल पाथ आहे जो आपण या दरम्यानच्या डुरेशनची कॉम्पूट करू शकता जे 3 अधिक 3 अधिक 7 अधिक 8 आणि अशाच प्रकारे आहे येथे असलेल्या इतर पाथच्या तुलनेत हे लोंगेस्ट असेल

मी म्हटल्याप्रमाणे शतकात बरेच टेक्निक डेव्हलप झाले आहेत दोन महत्त्वपूर्ण टेक्निक म्हणजे पीईआरटी चार्ट आणि सीपीएम हे दोन्ही टास्क नेटवर्क आधारित टेक्निक आहेत आम्ही पाहू की कधीकधी या दोन वेगळ्या टेक्निक आहेत परंतु आता हे एकाच टेक्निकमध्ये मर्ज झाले आहे ज्याला पीईआरटी सीपीएम म्हटले जाते आणि बर्याच ऑटोमेटेड टूल मध्ये ते अव्हेलेबल आहेत आम्ही या डेव्हलपमेंटकडे पाहतो आणि प्रोजेक्टच्या व्हेरीयस कॅरेक्टरिस्टिक कॉम्पूट करण्यासाठी याचा कसा उपयोग केला जातो याबद्दल आपण पुढील लेक्चरमध्ये चर्चा करू